अभिवादन टेल च्या मॉडेल 2 भाग 7 मध्ये आपले स्वागत आहे हे लक्ष्यीकरण आणि निर्धारित करण्याच्या तंत्रज्ञानाविषयी आहे मागच्या भागात आपल्याला मूल्यांकनचे स्वरूप समजले आपण रचना टप्प्यातील उप प्रक्रिया जाणून घेतल्या या भागाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणेः मूल्यमापनात तंत्रज्ञानाचे स्वरूप आणि भूमिका समजावून घेणे आणि सीओ प्राप्त करण्यासाठी लक्ष्य कसे ठरवावे हे समजून घेणे या काळात मूल्यांकन आणि मूल्यमापन करण्याचे तंत्रज्ञान खूप महत्वाचे झाले आहे मूल्यमापनात अगदी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांकडून लेखी प्रतिसाद आवश्यक होता मूल्यांकन हे प्रामुख्याने मानवी होते आणि अजूनही आहे याचा अर्थ असा की मूल्यमापन साधने निश्चित करणे प्रतिसाद एकत्रित करणे आणि विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे मूल्यांकन करणे यामुळे शिक्षकांचा बराच वेळ खर्ची पडत होता यामुळे प्राध्यापकांवर बरीचशी ओझे लादली गेली विद्यापीठातील प्रणाल्यांमध्ये विद्यापीठाची बऱ्याच संसाधने आणि वेळ फक्त मूल्यांकन पैलू किंवा विशेषत परीक्षा प्रक्रियेसाठीच दिला जातो मूल्यांकन आणि मूल्यमापन या दोन्ही गोष्टींसाठी अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत आणि अशा तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास प्राध्यापकांचा वेळ वाचू शकतो मूल्यांकन गुणवत्ता वाढवू शकते आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणही सखोल आहे याची खात्री होते तंत्रज्ञानाची निवड विषयांचे स्वरूप सामग्री प्रवेश तंत्रज्ञान वापरण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीची पातळी यावर अवलंबून असते वापरलेल्या शिकवण्याच्या पद्धती आणि प्रणाली ज्या अंतर्गत विषय दिले जातात या सर्व मुद्द्यांचा मूल्यांकन आणि मूल्यमापन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो यावर परिणाम होतो काही संस्था सध्या तरी खूपच लहान आहेत त्यांनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम कडून देण्यात आलेल्या मूल्यांकन आणि मूल्यमापन साधनांचा वापर करण्यास सुरवात केली आहे आणि ते फ्लिप क्लासरूम आणि ऑनलाइन मोडमध्ये कधीकधी मिश्रित मोडमध्ये विषय देण्याचा विचार करीत आहेत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम ही ओपन सोर्स टूल्स किंवा संस्थेसाठी खरेदी केलेली मालकीची साधने असू शकतात परंतु प्राध्यापकांवरील भार कमी करणे आणि मूल्यमापन गुणवत्ता सुधारणेमुळे त्यांचा वापर अधिक लोकप्रिय होत आहे प्रश्नमंजुषा विशेषतः निरंतर अंतर्गत मूल्यांकन किंवा सीआयईमध्ये शिक्षक एकत्रित मूल्यमापनाचे साधने म्हणून प्रश्नमंजुषेचा वाढता वापर करीत आहेत प्रश्नमंजुषेशी संबंधित मानवी पद्धती शिक्षकांचा वेळ घालणारी असू शकते दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषेची रचना करणे आयोजित करणे मूल्यांकन करणे आणि अभिप्राय देणे कोणत्याही एलएमएस आणि स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपच्या संयोजनाद्वारे देखील प्रभावीपणे केले जाऊ शकते प्रश्नमंजुषा आयोजित करण्यासाठी मुक्त स्रोत साधने देखील उपलब्ध आहेत आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली जलद प्रतिसाद देऊ शकतात आणि लोकांनी ही साधने वापरण्यास सुरवात केली आहे गृहपाठ अनेक कॉलेजांनी गृहपाठाच्या संदर्भात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअँप सारख्या सोशल मीडियाचा आणि एलएमएस चा वापर करण्यास सुरवात केली आहे व्हॉट्सअँपपद्वारे सबमिशन करण्याची तारीख व वेळ कळविण्यात येते कोर्ससाठी एक विशिष्ट ग्रुप तयार केला जातो आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक या गटाचे सदस्य असतात तर अशा गटाद्वारे सादर करण्याची तारीख आणि वेळ कळू शकते गृहपाठ पुन्हा ग्रुप मेलद्वारे किंवा व्हॉट्सअँपवरुन कळवला जातो आणि विद्यार्थी आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेरा प्रतिमेचा वापर करुन गृहपाठाची उत्तरे किंवा फोनमध्येच मजकूर टाइप केल्यास थेट संबंधित वर्ड डॉक्युमेंट किंवा पीडीएफ डॉक्युमेंट सामायिक करून सादर करू शकतात एलएमएसचा प्रभावी उपयोग विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि वैयक्तिकृत अभिप्राय देण्यासाठी केला जाऊ शकतो आणि अशा साधनांचा उपयोग केवळ शिक्षकांचे ओझे कमी करणेच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी देखील अधिक मनोरंजक बनवू शकतो चाचण्या जेव्हा चाचण्यांचा विचार केला जातो तेव्हा तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना चाचण्यांमध्ये रचना आयोजन मूल्यांकन आणि अभिप्राय देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर केला जाऊ शकतो परंतु यासाठी काही विशिष्ट आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत उदाहरणार्थ जर एखादी साधन पेढी चाचणी साधनाचे संग्रहण योग्यरित्या जोड केले गेले असेल विषयासाठी उपलब्ध असेल तर असे साधन असणे सोपे आहे चाचणी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी वापरले हे साधन आवश्यक संख्येच्या गुणांच्या मूल्यांकनासाठी आवश्यक वस्तू आहेत आवश्यक त्या संख्येने वस्तू एकत्रित केल्या जाऊ शकतात आणि शिक्षकाने निर्दिष्ट केलेल्या संरचनेनुसार साधनाद्वारे एखादे साधन तयार केले जाऊ शकते तर काम अधिक सुलभ होते आणि मूल्यमापनाचे साधनांची गुणवत्ता देखील अधिक चांगली होईल कारण प्रशिक्षक नमुना निर्दिष्ट करू शकतो जर अशी साधन पेढी उपलब्ध असेल तर आपण चाचणी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो जर चाचणी प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रश्नसंग्रह किंवा एकाधिक निवडलेल्या प्रश्न संग्रह म्हणून रचला असेल किंवा गाळलेल्या जागा भरा असा असेल तर ती एलएमएसकडे उपलब्ध असलेल्या साधनाचा वापर करून दिली जाऊ शकते किंवा आपण मुक्त स्त्रोत साधने देखील वापरू शकतो जी आजही मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत एलएमएस विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन देखील सुलभ करू शकते शिक्षकांना आवश्यक असलेल्या स्वरुपात सारांश अहवाल तयार करू शकते आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी वैयक्तिकृत अभिप्राय तयार करण्यात मदत करू शकते तर हे पाहिले जाऊ शकते की चाचणी प्रश्नमंजुषा गृहपाठ देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टींमुळे मूल्यमापन अधिक तपशीलवार आणि अर्थपूर्ण बनू शकेल तसेच विद्यार्थ्यांना आनंददायक ठरेल आणि शिक्षकांवरील ओझे कमी होईल सत्रांत परीक्षा याबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही मर्यादा असतात सध्या बहुतेक विद्यापीठे तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांना केवळ एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी किंवा अनेक ठिकाणी एकत्रित करून मूल्यांकन करणाऱ्यांना तपासण्यासाठी करत आहेत मूलभूतपणे भौतिक उत्तरपत्रिका गोळा केल्या जातात त्या स्कॅन केल्या जातात आणि इलेक्ट्रॉनिक आवृत्त्या मूल्यांकन केंद्रांवर प्रसारित केल्या जातात आणि शिक्षक या स्क्रिप्टचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मूल्यांकन करतात आणि त्यांचे मूल्यांकन पुन्हा केंद्रीय सर्व्हरला दिले जाते आणि एकूण मूल्यांकन एक साधनाद्वारे केले जाते प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांचे प्रतिसाद एकत्रित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरुपात बदलण्यासाठी आणि नियुक्त केलेल्या मूल्यांकन केंद्रांवर मूल्यांकनकर्त्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी केला जात आहे जर एसईई प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ साधनांचा एक विभाग असेल आणि जर महाविद्यालयात संगणक आधारित परीक्षा सुविधा असेल तर विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे परीक्षण आणि मूल्यांकन तंत्रज्ञान वापरून केले जाऊ शकते हे विद्यापीठाद्वारेही केंद्रीय पद्धतीने केले जाऊ शकते ज्या पहिल्या भागात वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले आहेत त्याचे मूल्यांकन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येते मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात असलेली मेहनत आहे हे सुलभ करते स्वायत्त संस्थांमध्ये शक्य असलेल्या सत्रांत परीक्षांमध्ये जर सिमुलेशनचा सहभाग असेल तर सिम्युलेशन सॉफ्टवेअर टूल्स वापरणे आवश्यक आहे आणि ते मूल्यांकन संदर्भात समाविष्ट केले जाऊ शकतात पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीओ प्राप्तीचे लक्ष्य निश्चित करणे आपण आधीपासूनच पाहिले आहे की विषय परिणामांचे लिखाण एक पाऊल आहे परंतु प्रत्येक सीओसाठी आम्हाला लक्ष्य प्राप्ती पातळी निश्चित करणे आवश्यक आहे विषय पूर्ण केल्यानंतर आपल्याला परिणामांच्या प्राप्तीची वास्तविक पातळी काय आहे हे निर्धारित करावे लागेल आणि त्यानंतर निर्धारित लक्ष्यांवर आणि प्राप्त केलेल्या पातळीवर आधारीत प्रशिक्षकाने ठरवावे की पुढच्या वेळेसाठी लक्ष्य पातळी वाढवायची की निर्धारित लक्ष्य प्राप्त झाले नसेल तर विद्यार्थ्यांनी निर्धारित उद्दिष्टे का मिळविली नाहीत याचे विश्लेषण करून पुढील वेळी विद्यार्थ्यांची प्राप्ती उच्च स्तरावर होईल याची खात्री करण्यासाठी निर्देशांमध्ये सुधारणा करण्याची योजना आखली पाहिजे तर हे दर्जेदार गुणवत्तेसाठी आहे आणि हे करण्यासाठी विषय परिणामांचे लक्ष्य आपण निर्धारित करणे आवश्यक आहे आणि हे आधीच स्पष्ट केले पाहिजे आणि हा रचना टप्प्यातील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे सीओ प्राप्ती निश्चित करण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत येथे आपण फक्त तीन चार उदाहरणांवर चर्चा करू परंतु लक्ष्य निर्धारित करण्याचे विविध प्रकार अद्याप शक्य आहेत परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्थेकडून प्राप्तीची लक्ष्ये निर्धारित करण्याचा एक समान मार्ग अवलंबला पाहिजे म्हणून त्यातील काही पद्धती खालीलप्रमाणे असू शकतात पहिले उदाहरणः विषयात संपूर्ण सीओसाठी समान लक्ष्य निर्धारित केले जाते उदाहरणार्थ लक्ष्य असू शकते की वर्गाचे सरासरी गुण 60 पेक्षा जास्त किंवा 60 असतील आता हे लक्ष्य प्रत्येक सीओसाठी समान आहे आणि ते केवळ वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरासरी कामगिरीची गणना करण्यावर अवलंबून आहे तर बऱ्यापैकी सोपी पद्धत परंतु गोळा केलेली माहिती देखील बऱ्यापैकी मर्यादित आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीत यामध्ये काही कमतरता आहेत उदाहरण २ सर्व सीओसाठी लक्ष्य एकसारखेच आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या भिन्न गटांच्या कामगिरीच्या पातळीनुसार ते निर्धारित केले आहेत उदाहरणार्थ मी असे म्हणू शकतो की 50 पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 10 असेल 50 किंवा त्यापेक्षा अधिक गुण आणि 65 पेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 40 असेल आणि 65 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 30 असेल आणि 80 गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 10 असेल म्हणजेच आता वर्ग वेगवेगळ्या कामगिरी गटात विभागला जात आहे आणि आपण वेगवेगळ्या कामगिरीच्या पातळीवर लक्ष्य ठेवत आहोत ही पद्धत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकृत करते परंतु शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या हेतूने ती कोणतीही सूचना देऊ शकत नाही उदाहरणार्थ जर आपण ही उद्दिष्टे पूर्ण करू शकलो नाही तर उदाहरणार्थ 80 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 10 पेक्षा कमी आहे परंतु 65 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 30 पेक्षा जास्त असेल तर काय होते निर्देश पद्धती सुधारण्याच्या दृष्टीने याचा अर्थ काय ते फार स्पष्ट नाही परंतु विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अधिक तपशीलवार माहिती देते परंतु अनुरुप प्राप्तीची पातळी मोजणे देखील या प्रकरणात थोडे अधिक संबंधित असेल आणखी एक उदाहरण असू शकते की विषयाच्या प्रत्येक सीओसाठी आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गटांसाठी स्वतंत्रपणे लक्ष्य निर्धारित केले आहे सारणीमध्ये पाहिल्याप्रमाणे प्रत्येक सीओ स्वतंत्रपणे मानला जातो आणि प्रत्येक सीओसाठी आपण कामगिरीच्या वेगवेगळ्या गटांसाठी भिन्न लक्ष्य ठेवतो उदाहरणार्थ 50 पेक्षा कमी गुण मिळवणा्ऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीओ 1 साठी 10 टक्के आहे परंतु सीओ 2 साठी 20 आहे आणि सीओ 3 साठी 20 आणि सीओ 4 साठी 10 सीओ 5 साठी 20 आणि सीओ 6 साठी 20 आहे हे बरेच तपशीलवार आहे आणि नियोजित लक्ष्य पूर्ण न झाल्यास प्राप्तीतील सुधारणांसाठी विशिष्ट क्रियांची योजना आखण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो परंतु हे बरेच जटिल आहे आणि या विशिष्ट पद्धतीत या प्राप्ती पातळीचे मोजमाप करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागू शकतात विषयाच्या परिणामांचे लक्ष्य ठरवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे विषयाच्या प्रत्येक सीओसाठी स्वतंत्रपणे लक्ष्य निश्चित केले जाऊ शकतात उदाहरणार्थ वर्ग सरासरी हे निर्धारित लक्ष्य आणि सीओ 1 हे 70 टक्के सीओ 2 80 टक्के सीओ 3 75 टक्के सीओ 4 65 टक्के सीओ 5 70 टक्के सीओ 6 80 टक्के आहे हे शिक्षकाला सीओच्या स्वरूपावर आधारित शिक्षकांच्या त्या विशिष्ट सीओची जटिलता आणि विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमी संबंधित शिक्षकाच्या गृहितकांवर आधारित लक्ष्य निर्धारित करण्याची अनुमती देते या सर्वांच्या आधारे सीओसाठी वेगवेगळ्या स्तरांवर लक्ष्य निर्धारित केले जाऊ शकते हे विद्यार्थ्यांमधील कामगिरीचे वितरण थेट दर्शवित नाही अशा अर्थाने की सीओ 1 मध्ये विद्यार्थ्यांचे विविध गट कसे काम करत आहेत किंवा आपण उदाहरण 3 मध्ये पाहिल्याप्रमाणे कामगिरीच्या रेंजर्सचे वितरण कसे केले जाते याची माहिती उपलब्ध नाही परंतु विशिष्ट सीओची अडचण शोधण्यासाठी त्याचा उपयोग आहे अशा सी ओ कोणत्या आहेत जेथे प्राप्तीची पातळी लक्ष्यांपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे किंवा अशा सी ओ कोणत्या आहेत जेथे प्राप्तीची पातळी लक्ष्यांच्या जवळ आहे किंवा लक्ष्यपेक्षा जास्त आहे हे प्रशिक्षकास सूचित करते ज्या पुढील वेळी आपण विषय दिल्यावर कोणत्या सीओवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे COs जेथे प्राप्तीच्या पातळी लक्ष्य पेक्षा कमी आहेत जिथे कामगिरीतील अंतर बऱ्यापैकी असतील तिथे पुढील वेळी विषय शिकवताना विशेष लक्ष देणे आवश्यक असते आणि प्राप्ती पातळी मोजणे देखील अगदी सोपे आहे कारण ती केवळ वर्गवारी आहे निरंतर अंतर्गत मूल्यांकन दरम्यान आणि सत्रांत परीक्षा किंवा एसईई दरम्यान विद्यार्थ्यांची सरासरी कामगिरी घ्यावी लागेल आणि समान नियमावर आधारित वर्गाची सरासरी निश्चित करण्यासाठी योग्य प्रकारे एकत्र करावी लागेल प्राप्ती पातळी मोजणे देखील तुलनेने सोपे आहे आणि पुढील वेळी विषय शिकवताना कोणत्या सी ओ कडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे याची कल्पना देते तर लक्ष्य निश्चित करण्याचा हा एक उपयुक्त आणि सोपा मार्ग आहे तथापि सर्व सीओ साठी समान परंतु विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गटासाठी स्वतंत्रपणे लक्ष्य निर्धारित करणे किंवा गटवार लक्ष्य निर्धारित करणे यासारख्या अन्य पद्धती ज्यांची आपण चर्चा केली अशा इतर पद्धती निवडण्यास प्रशिक्षक स्वतंत्र आहेत तथापि सर्व सीओसाठी समान लक्ष्य निश्चित करण्याची पहिली पद्धत विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने खरोखर फारशी उपयोगी नाही म्हणूनच एकतर दुसरी किंवा तिसरी किंवा चौथी यापैकी एक पद्धत निवडली जाऊ शकते जरी चौथ्या पद्धतीचे कितीतरी फायदे आहेत जसे प्राप्तीची गणना करणे आणि आपण करू शकणाऱ्या विशिष्ट सीओबद्दल पुरेशी माहिती देणे आता लक्ष्य निश्चित करण्याचे आणखी बरेच प्रकार तयार केले जाऊ शकतात एक साधे उदाहरण म्हणजे मी 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निर्धारित करू शकतो तर सीओ प्राप्तीच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रमाणात माहिती या दोघांच्या आधारे लक्ष्यांची निवड केली पाहिजे परंतु सीओसाठी प्राप्तीची लक्ष्ये निश्चित करण्याचे सर्वात महत्त्वाचे पैलू असावे की सर्व कार्यक्रमातील सर्व विषयांसाठी लक्ष्य निश्चित करण्यासाठी संस्थेने एक पद्धत वापरली पाहिजे अन्यथा खरोखर अराजक होते तर संस्था काही विचारमंथन करू शकते आणि सर्व कार्यक्रमांमधील सर्व विषयांसाठी लक्ष्य निश्चित करण्याची एक पद्धत निवडू शकते आणि ती गुणवत्ता प्राप्त करण्याचा सोयीचा मार्ग असेल कृपया आपण शिकवलेल्या अभ्यासक्रमांच्या मूल्यमापन नुसार आपण वापरलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानाची यादी करा सीओ प्राप्तीचे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी येथे सूचित केलेल्या व्यतिरिक्त इतर पद्धती सुचवा स्वाध्याय निकाल ta iisctagmail com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील भागात आपण विषयासाठी मूल्यमापन नमुना आणि मूल्यमापन साधने रचण्याची प्रक्रिया समजून घेऊ धन्यवाद आणि आपण पुढच्या भागात पुन्हा भेटू